तर आता हे कॅपेसिटर प्रत्यक्षात सुरुवातीला गृहीत धरले गेले होते कि सुरुवातीला ते काही व्होल्टेजला समजा v0 ला प्रभारित झाले आहे गरज नाही कि दरवेळी ते v0 ला प्रभारित झाले पाहिजे ते ० देखील असू शकते परंतुआपण फक्त सामान्यीकृत अभिव्यक्ती मिळवण्यासाठी असे गृहीत धरतो की सुरुवातीला हे कॅपेसिटर v0 वर प्रभारित झाले आहे तर हे काय करू शकते तरआपण गृहीत धरू कि कॅपेसिटर सुरुवातीचे व्होल्टेज v0आहे परंतु स्टेप प्रतिसादासाठी हे आवश्यक नाही कॅपेसिटरचे व्होल्टेज त्वरित बदलू शकत नसल्यामुळे v0 v0 आहे या सर्किटसाठी Circuit मला काय म्हणायचे आहे की जेव्हा स्विच बंद नव्हताते सुरुवातीला उघडे होतेसमजा हा कॅपेसिटर व्होल्टेज v0 वर प्रभारित झाला होता समजा हे व्होल्टेज जर मी v0 लिहिले फक्त मी ते v v0 म्हणत आहे तरम्हणून स्विच बंद होताच कॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही याचा अर्थते प्रत्यक्षात v0 असेल स्विचिंग करण्यापूर्वी आणि स्विचिंग केल्यानंतर ते त्वरित बदलू शकत नाही याआधीही देखील आपण यावर चर्चा केली आहे म्हणून v0 हे v0 असेल हे स्विचिंग करण्यापूर्वी आणि स्विचिंग केल्यानंतर असेल तर मला हे स्पष्ट करू द्या कारण माफ करा थोडा वेळ थांबा तर आता आपण सर्किटवर येऊ तर v0 v0 दिले आहे या मार्गाने मी v0 लिहिले आहे स्विचिंग करण्यापूर्वी आणि स्विचिंग केल्यानंतर कॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही म्हणून हे समीकरण ४४ आहेजेथे v0 हे स्विचिंग करण्यापूर्वी कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे आणि v0 हे स्विचिंग केल्यानंतर कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे आता KVL लागू करूनमी सांगितले आहे हे v Vs uR c dvdt आहे हे मी आधीच सांगितले आहे आणि t हे ० पेक्षा जास्त असतानाu हे १ आहे तरते मुळात v Vs uR c dvdt आहे खरं तर हे सर्किट असे होते की मला माहित आहे मी ते येथे काढत आहे हे Vs आहे हे uआहे हे Vs u आहे हे R होते आणि या बाजूस कॅपेसिटर होता आणि हे व्होल्टेज v होते तर काही बिंदूवर विद्युतधारेची दिशा जर अशी घेतली तर ही विद्युतधारा i अशी घेतली आहे आणि i i R v Vs u भागिले R हे V भागिले R आहे हे घड्याळाच्या दिशेने या दिशेने आहे आता जर इथे कुठल्याही बिंदूवर घेतले तर हा बिंदू a आहे आता विद्युतधारा या दिशेने जात आहे असा विचार करा आणि एक विद्युतधारा ic या दिशेने जात आहे ic आहे तर हा बिंदू जर KCL लागू केला तर याची दिशा बदलल्यामुळे हे v Vs u असेल तर v Vs u भागिले Rकॅपेसिटर c गुणिले dvdt ० आहे आता हा स्विच बंद होताच t हे ० पेक्षा जास्त असताना ते u१ आहे म्हणून हे u येथे ठेवा हे लिहिले आहे परंतुत्यानंतर हे Vs u आहे हे असे लिहिले आहे परंतु u १ आहे आपण त्यावरती येऊ तर हे प्रत्यक्षात जर सोपे केल्यास हे dvdt vRc VsRc u आहे आता t हे ० पेक्षा जास्त असताना म्हणजे त्यावेळी युनिट फंक्शनसाठी u १ आहे आपण पाहिले आहे t हे ० पेक्षा कमी असताना u हे ० आहे t हे ० पेक्षा जास्त असताना u १ आहे म्हणूनच डेरीव्हेशनमध्ये आता u तेथे नाही कारण t हे ० पेक्षा जास्त असताना प्रतिसाद मिळविण्याचा प्रयत्न करत आहोतथोडे समजने आवश्यक आहे t हे ० पेक्षा जास्त असताना प्रतिसाद मिळविणे हे उद्दिष्ट आहे तर हे समीकरण ४५ हे u१ बनते तर ते dvdt vRc VsRc किंवा सुलभ करून dvdt Rc किंवा dv dtRc आहे हे समीकरण ४६ आहे आता दोन्ही बाजू इंटिग्रेट करा तर सुरुवातीला कॅपेसिटरवरील व्होल्टेज v0 होते आणि वेळ t वेळी ते v होते तरते इंटिग्रेशन v0 ते vt dv १ Rc इंटिग्रेशन 0 ते t dt बनत आहे म्हणून जर हे नैसर्गिक लॉग सहीत इंटिग्रेट केले तर ln इंटिग्रेशन लिमिट v0 ते v tRc येथे सुद्धा ० ते t आहे तर हे ln tRc म्हणजे v0 तर नैसर्गिक लॉग म्हणजे बेस e चा लॉग आहे तर हे v0-Vse to the power tτ आहे τRc हा Rc सर्किटचा वेळ स्थिरांक आहे हे Rc आहे हे समीकरण ४७ आहे म्हणून किंवा v माझा अर्थ आहेसरलीकरण फक्त उलट गुणाकार करा आणि सुलभ करा आपणास मिळेल कि vमी काय करत आहे हे इथे पर्यंत आहे हे लिहिले आहेयाला v म्हणतात आता v हे v ने बदलले आहे ते समजण्यासारखे सुद्धा आहे हे वेळेचे फंक्शन आहे जे समजण्यासारखे आहे तर v Vs e to the power t भागिले आहे हे प्रत्येक वेळी लिहायचे आहे कि हे t हे ० पेक्षा जास्त असताना आहे म्हणूनआपण vv0 लिहू शकतोसुरुवातीला कॅपेसिटरला व्होल्टेज v0 वर प्रभारित केले गेले जे ० पेक्षा कमी आहे म्हणजे व्होल्टेजचा पूर्ण प्रतिसाद आहे आपण t हे ० पेक्षा कमी असताना v v0 लिहू शकतो आणि v Vs e to the power tτ हे समीकरण आहे हे t हे ० पेक्षा जास्त असताना आहे यालाच आपण संपूर्ण प्रतिसाद म्हणतो आणखी आपण लवकरच पाहू तरयाला म्हणतात अशा प्रकारे लिहू शकतोम्हणून त्यासाठी याला पूर्ण प्रतिसाद म्हणतातजे सर्वसाधारणपणे ∞ ते t ० पेक्षा जास्त म्हणजे ∞आहे परंतु हे माहीत आहे कि आपण पाहिले आहे कि ५ τ पर्यंत वेळ स्थिरांक मुळात ते प्रतिसाद किंवा डायनॅमिक सर्किट प्रतिसाद म्हणावे लागेल समजा ते t५τ वेळी स्थिर स्थितीत पोहोचते कारण हे कमाल मूल्याच्या १ टक्केपेक्षा कमी बनत आहे तर समीकरण ४९ हे Rc सर्किटचा dc व्होल्टेज स्रोतच्या अचानक अनुप्रयोगाला पूर्ण प्रतिसाद देत आहे म्हणजे कॅपेसिटर सुरुवातीस प्रभारित आहे असे गृहीत धरून आपण Rc सर्किट लागू केले आहे आता जर असे गृहीत धरले जात असेल कि ते सुरुवातीला प्रभाररहित आहे म्हणजे v0० आहे तर जर या अभिव्यक्तीमध्ये v00 असेल जर v0 आपण हे ठेवले त्या प्रकरणात t हे ० पेक्षा कमी असताना v हे ० असेल आणि इथे देखील जर Vs काय म्हणतात v0० ठेवले ते Vs गुणिले १ e to the power tτ असेल तर t हे ० पेक्षा कमी असताना येथे ते ० आहे आणि t हे ० पेक्षा जास्त असताना ते Vs १ e to the power tτ आहे हे समीकरण ५० आहे तर याचा अर्थ असा की वैकल्पिकरित्या हे समीकरण हे लिहिले जाऊ शकते हे समीकरण दुसऱ्या मार्गे v Vs १ e to the power - tγ गुणिले u असे आहे कारण uहे ० पेक्षा लहान असताना u लिहिले आहे u१ आहे म्हणून t हे ० पेक्षा कमी असताना जर u० असेल तर u हे ० असेल म्हणून हे ० आहे आणि t हे ० पेक्षा जास्त असताना u हे १ आहे म्हणून जेव्हा u १ असेल ते Vs १ e to the power - tγ असेल तर या दोघांना एकत्र करून आपण v Vs १ e to the power tτ गुणिले u लिहू शकतोहे समीकरण ५१ आहे आशा आहे की हे समजण्यासारखे आहे ही अगदी सोपी गोष्ट नाही तर ही आकृती हे समीकरण ५१ हे ते आहे आहे जे कॅपेसिटर सुरुवातीस प्रभाररहित असताना Rc सर्किटचा पूर्ण प्रतिसाद देते तर कॅपेसिटरद्वारे वाहणारी विद्युतधारा ही समीकरण ५० पासून मिळते जी दुसरे काही नसून i C गुणिले dvdt आहे तर t हे ० पेक्षा जास्त असताना डेरीवेटीव्ह घ्या या १ साठी t हे ० पेक्षा जास्त असताना या समीकरणाचे डेरीवेटीव्ह घ्या तर जेव्हा असे करू येथे i c dvdt आहे t हे ० पेक्षा जास्त आहे असे लिहावे लागेल म्हणजे c भागिले τ नंतर Vs e to the power tτ आहेया समीकरणाचे डेरीवेटीव्ह घ्या तर ते मुळात c भागिले τ Vs e to the power tτ असेल आणि τRC आहे म्हणून येथे τ CR आहे तर जर τ CR ठेवले तर C भागिले τ C भागिले CR होईल C रद्द होईल ते १R असेल म्हणूनच VsR e to the power tτ आहे तर आणि जर सर्वसाधारणपणे हवे असेल तर पुन्हा i VsR e to the power u आहे येथे ut आहे येथे समान तत्त्व आहे t हे ० पेक्षा कमी असताना u० आहेआणि कारण सर्किट खुले होते म्हणून विद्युतधारा i ही ० होती आणि वेळ t ही ० पेक्षा जास्त असताना u१ आहे म्हणूनच पुन्हा ते u गुणाकार केले आहे कारण त्या वेळी t हे ० पेक्षा कमी आहे स्विच बंद होता तरआता समीकरण ४८ असे पुन्हा लिहिले आहेआपल्याकडे पुन्हा हे समीकरण ४० आहे जर हे v Vs v0 Vs e to the power tτ आहे म्हणजे v Vss v म्हणजे स्थिर स्थिती प्रतिसाद क्षणिक प्रतिसाद आहे तर म्हणून v हा पूर्ण प्रतिसाद स्थिर स्थिती प्रतिसाद क्षणिक प्रतिसाद Vss v आहे हे Vs स्थिर स्थिती प्रतिसाद आहे आणि हा क्षणिक प्रतिसाद आहे कारण जेव्हा t हे ∞ कडे झुकते जर त्याकडे लक्ष दिले तर तेव्हा सर्किट स्थिर स्थितीत पोहोचते जर फक्त सर्किट वरून सर्किटमध्ये आलो तर कारण हे आपल्याला अंकीय उदाहरणे सोडवण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरावे लागेल आणि जर आपल्याला या सर्किटकडे यायचे असेल जर स्विच बराच काळासाठी चालू ठेवला हा स्विच बराच काळ चालू असल्यामुळे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करतो तर त्या वेळी हे करण्याची गरज नाही तसे करण्याची गरज नाही कारण त्यावेळी t हे ० पेक्षा जास्त असताना u १ आहे आणि जर ते असेल आणि याचा अर्थ असा की हे फक्त Vs आहे हे आवश्यक नाही असे समजा आणि कॅपेसिटर उघडे आहे मग यावरील व्होल्टेज काय आहे उघड्या कॅपेसिटरवरील व्होल्टेज काय आहे तर मुळात vत्या स्थिर स्थितीतील व्होल्टेज v∞ मध्ये कधीकधी आपण Vss स्थिर स्थिती व्होल्टेज प्रत्यक्षात Vs हे स्रोत व्होल्टेज आहे तर हे अंतर्ज्ञानातून आहे शोधू शकतो कारण dc साठी जेव्हा स्विच बराच काळ बंद असतो तेव्हा कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करतो तर हे प्रत्यक्षात मी हे असे बनवत आहे आणि vVs असेल आणि त्या वेळी सर्किटचे सादरीकरण असे आहे म्हणून कोणत्याही मार्गाने u१ आहे तर पुन्हा आपण याकडे परत येऊ तर हा संपूर्ण प्रतिसाद येथे देखील जर t हे ∞ ला झुकत असेल येथे देखील जर या अभिव्यक्तीमध्ये t हे ∞ कडे झुकत असेल तर दुसरी संज्ञा नाहीशी होईल आणि ते माझे म्हणणे आहे जर असे हलवले तर थोडे थांबा जर t हे ∞ कडे झुकत असेल तर याचा अर्थ दुसरी संज्ञा नाहीशी होईल याचा अर्थ त्या वेळी vt हे V ∞असेल म्हणजे स्थिर स्थिती मूल्य म्हणजे Vss हे Vs मूल्य बनेल तर हे स्थिर स्थिती मूल्य आहे याचा अर्थ असा आहे की हे स्थिर स्थिती मूल्य आहे आणि हा भाग एक क्षणिक भाग आहे आणि हा भाग स्थिर स्थितीचा भाग आहे मला ते स्पष्ट करू द्या तर म्हणूनच VssVs आहे आणि हा क्षणिक भाग आहे हे समीकरण ५५ आहे हे समीकरण ५६ आहे तर क्षणिक प्रतिसाद हा तात्पुरता आहे आणि तो पूर्ण प्रतिसादाचा एक भाग आहे म्हणजे t हे ∞ कडे झुकत असल्यामुळे ते ० पर्यंत ऱ्हास होते कारण जेव्हा t हे ∞ कडे झुकते मी सांगितले आहे ही भाग संज्ञा नाहिसी होईल म्हणजे ट्रांजीएंट नाहीसे होईल फक्त बाकीचा भाग स्थिर स्थिती असेल म्हणून यासाठी आवश्यक आहे आणि तो पूर्ण प्रतिसादाचा भाग आहे t हे ∞ कडे झुकत असताना त्याचा ० वर ऱ्हास होतो स्थिर स्थिती प्रतिसाद हा पूर्ण प्रतिसादाचा भाग आहे जो ट्रांजीएंट प्रतिसाद संपल्यानंतर शिल्लक राहतो म्हणजे ट्रांजीएंट संपले आहे अशाप्रकारे स्थिर स्थिती प्रतिसाद म्हणजे उत्तेजना लागू झाल्यानंतर बराच वेळ सर्किटचे वर्तन याचा अर्थ असा की तो व्होल्टेज स्रोत समजा तो चालू केला आणि स्थिर स्थिती बर्याच काळानंतर साध्य होईल तर समीकरण ४८ चा पूर्ण प्रतिसाद म्हणून असे काहीतरी लिहिले जाऊ शकते जर याकडे आलात जर या प्रतिसादाकडे आला असेल तर मला म्हणायचे आहे की हे एक पहा ही गोष्ट आहे जी ∞ वर मिळत आहे आणि हे प्रारंभिक मूल्य आहे आणि हे पुन्हा या Vs वर प्रत्यक्षात t हे ∞ कडे झुकत असल्यामुळे V ∞Vs ते स्थिर स्थिती मूल्य आहे आणि प्रारंभिक मूल्य v0 होते मी ते v0 बनवू शकतो याचा अर्थ हे समीकरण v मी ते असे लिहू शकतो Vs स्थिर स्थिती मूल्य हे V ∞ आहे v0 V ∞ आणि नंतर हे e to the power tτ असे लिहू शकतो याचा अर्थ v हे V ∞ v0 v∞ e to the power tτ असेल म्हणजेच जर प्रारंभिक मूल्य माहीत असेल जर अंतिम मूल्य माहीत असेल स्थिर स्थिती मूल्ये माहित असतील आणि जर वेळ स्थिरांक माहीत असेल तर e v सहज ठेवले जाऊ शकते संख्यात्मक निराकरणासाठी हे लक्षात ठेवले पाहिजे आणि परीक्षेसाठी देखील हे लक्षात ठेवावे लागेल तर याचा अर्थ असा की आपण vtv ∞लिहू शकतो हे अंतिम मूल्य v ∞ हे सुरुवातीचे मूल्य v0 अंतिम मूल्य गुणिले e to the power tτ आहे हे समीकरण ५७ आहे तर स्विचिंग नंतर t0 वेळी v0 हे सुरुवातीचे व्होल्टेज आहे आणि कारण कॅपेसिटर ते कॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही तर v0 v0आहे आणि v ∞ हे अंतिम किंवा स्थिर स्थिती मूल्य आहे तर हे समीकरण v हे v ∞ v0 v ∞ गुणिले e to the power tτ असे लिहिले जाऊ शकते म्हणून हे लक्षात घ्या की जर स्विचने t t0 वेळी स्थिती बदलली तर आपण जे काही विचारात घेत आहोत ते t 0 वर आहे आता समजा जर स्विचने t t0 वेळी स्थिती बदलली उदाहरणार्थ t00 म्हणून t ऐवजी ० आहे तेथे समीकरण ५७ च्या प्रतिसादात वेळ विलंब आहे तर एक वेळ येईल या प्रकरणात काय होईल या प्रकरणात या गोष्टीकडे जाण्यापूर्वी या प्रकरणात हे v ∞ आता हे असेच राहील हे तेव्हा होते जेव्हा t 0 होते आता हा स्विच tt0 वर आहे म्हणून आरंभिक मूल्ये v असतील हे vt0 v ∞ तेथे जसे आहे तसेच असेल ते जसे आहे तसे तेथे आहे नंतर e to the power नंतर t0 भागिले τ आहे तर जर हे प्रत्यक्षात t० होते t 0वर समजा 0 वर नुकताच स्विच चालू झाला होता तर पण आता जर आपण ते t t0 केले तर ते v0 ऐवजी ते vt0 असेल परंतु स्थिर स्थितीत v सारखेच राहील v ∞ vt0 v ∞ नंतर e to the power t ऐवजी ते t t0 भागिले τ असेल तर मला ते स्पष्ट करू द्या तर ही अभिव्यक्ती vtv∞ आहे जे मी सांगितले आहे vt0 v ∞ नंतर e to the power - भागिले τ हे समीकरण ५८ आहे आता जेथे tt0 वेळी प्रारंभिक व्होल्टेज vt0 आहे जर t0 0असेल तर हे v0 असेल येथे देखील जर t0० असेल ते १ tτ असेल तर हे ते Rc सर्किट आहे जे सुरुवातीस स्रोत नसताना अभ्यासले आहे आता करत असलेल्या अभ्यासात ते सर्किट समाविष्ट आहे तर आता उदाहरण पहातर या आकृती ४१ मध्येस्विच बऱ्याच काळापासून एका स्थितीत आहे याचा अर्थ असा कीजर सर्किटकडे लक्ष दिले तरहे या A स्थितीत बराच काळ होतेहे A आहे आता t 0 च्या वेळी स्विच त्याची स्थिती B वरती बदलतो आता t० वर स्विच त्याची स्थिती A पासून B मध्ये बदलत आहे t हे ० पेक्षा जास्त असताना v मिळवा आणि त्याचे मूल्य t० ५ सेकंदावरती आणि t३ सेकंदावरती मिळवा आता हा स्विच बराच वेळ A स्थितीत होता याचा अर्थ असा की त्या वेळी सर्किटसाठी स्थिर स्थिती होती कारण स्विच या स्थितीत होता आणि बराच काळ याचा अर्थ हा कॅपेसिटर ओपन सर्किट आहे आणि प्रत्यक्षात या गोष्टीवरील हे व्होल्टेज v शोधायचे आहे हे कॅपेसिटर वरील व्होल्टेज B आहे आणि कॅपेसिटरचे मूल्य १0 to the power ३ फॅरेड आहे म्हणून त्या वेळी हे खुले होते परंतु याचा अर्थ कॅपेसिटरवरील व्होल्टेजचे प्रारंभिक मूल्य शोधणे आवश्यक आहेकारण स्विच आता हलविला गेला आहे त्यानंतर t 0 वर स्विच A वरून B मध्ये जाईल तर अशा परिस्थितीत प्रथम काय होईल हे ओपन सर्किट आहे याचा अर्थ हे व्होल्टेज v होते आणि समजा हे v आहे आणि हे v0 आहे तर त्या बाबतीत ते खुले आहे म्हणून प्रथम येथे विद्युतधारा काय आहे ते शोधा तर यातून वाहणारी विद्युतधारा i आहे आणि i बरोबर ४८ भागिले ६०००१०००० हे त्यावर सर्व अँपिअर लिहित आहे आणि मग कॅपेसिटर वरील व्होल्टेज काय आहेकॅपेसिटर ओपन सर्किट आहे त्यामुळे हे ओपन सर्किट आहे म्हणून v ही विद्युतधारा ४८ भागिले ६०००१०००० हे १६००० गुणिले हा बिंदू कॅपेसिटरवरील व्होल्टेज शोधा गुणिले १०००० इतके व्होल्टेज शोधा तर हे v आहे कारण स्विच या स्थितीत होताम्हणून कॅपेसिटर बराच काळ ओपन सर्किट होता तरआता मी हे स्पष्ट करतो म्हणूनजे काही आपण केले आहे ते हे आहे जे मी सांगितले आहे की १०००० भागिले ६०००१०००० गुणिले ४८ ते ३० व्होल्ट असेल याचा अर्थ स्विचिंग करण्यापूर्वी कॅपेसिटरवरील व्होल्टेज म्हणजे v0 हे ३० व्होल्ट होते आता स्विच चालू आहे म्हणून याचा अर्थ असे म्हणा कीकॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही या वस्तुस्थितीचा वापर करून म्हणून कोणता स्विच चालू आहे v0 v0 v0 ३० व्होल्ट आहे तरआता या स्थितीतून त्या स्थानावर स्विच बदलला आहे तर आता स्विच येथे हलवला आहे हा भाग तेथे नाही स्विच या स्थानावरून हलवला आहे म्हणून हा भाग तेथे नाही तर कॅपेसिटर हा १० to the power ३ फॅरेड आणि ८००० Ω आहे तर प्रथम सर्किटचा वेळ स्थिरांक शोधून काढावा लागेल तर मग तो १० to the power ३ गुणिले ८००० असेल म्हणून ते CR आहे तर ते ८ सेकंद होईल हे τ असेलकारण स्विच यावरून त्याकडे गेला आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात मी सांगितले आहे कि τ८ सेकंद आहे आता कॅपेसिटर dc सर्किटला ओपन सर्किट म्हणून कार्य करत असल्यामुळे स्थिर स्थितीत V ∞ ६० व्होल्ट आहे आता या सर्किटवर याआता जेव्हा स्विचची स्थिती अशी आहे हा भाग तेथे नाही तर स्विच B वरती चालू आहे B पासून हलविला आहे आणि बराच काळ याचा अर्थ कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करेल त्यावेळी मूल्य काय आहे ते V ∞आहे तर हे ओपन सर्किट असल्याने V∞ हे अंतिम मूल्य फक्त ६० व्होल्ट असेल कारण हे ६० व्होल्ट यावरती लागू केले आहे आणि स्विच या स्थितीत बराच काळ बंद होता याचा अर्थ हे खुले आहे तर V ∞ हे ६० व्होल्ट असेल आणि प्रारंभिक व्होल्टेज हे ३० व्होल्ट आपणास मिळाले आहे आपणास हे ८ सेकंद मिळाले आहे तरआपण ते सूत्र लागू करू तर मला ते स्पष्ट करू द्या तर येथे ते v ∞ हे ६० व्होल्ट आहे जे आपण स्पष्ट केले आहे आता v v∞ v0 v ∞ e to the power tτ आहे तर v ∞ हे ६० व्होल्ट आहे v0 ची गणना ३० व्होल्ट केली आहे ६० व्होल्ट e to the power t ८ म्हणजे ते ६० ३० गुणिले e t ८ व्होल्ट आहे आता t० ५ सेकंद वेळी येथे t० ५ सेकंद आहे तर t० ५ ६० ३० गुणिले e to the power ० ५ भागिले ८ आहे तर ते ३१ ८१७ व्होल्ट आहे आणि आणखी एक म्हणजे t ३ सेकंद तर t३ सेकंदात येथे t ६० ३० गुणिले e ३८ म्हणजे ३९ ३८ व्होल्ट आहे ही उत्तरे आहेत तर आशा आहे हे समजले आहे आशा आहे हे समजत आहे थोडेसे माहित आहेउदाहरणांचे अनेक प्रकार आपण सोडवत आहोतफक्त कोणतेही चांगले पुस्तक उघडा आणि फक्त काही उदाहरणे घ्या आणि स्वतः प्रयत्न करा कारणतेथे जे काही विविध प्रकारची उदाहरणे असतील कदाचित सर्व प्रकारची उदाहरणे घेण्याचा प्रयत्न करत आहे जसे की जी काही पुस्तके उघडू आपणास आढळून येईल कि जवळपास सर्व उदाहरणे येथे घेतलेल्या उदाहरणांसारखीच आहेत तर पुढे आकृती ४२ मध्ये ही आकृती ४२ आहेयेथे प्रत्यक्षात समजून घेणे अधिक आवश्यक आहे फक्त आंधळेपणाने आपण हे करू शकत नाही आपणास हे स्विचिंग सर्किट असताना तत्वज्ञान किंवा भौतिकशास्त्र समजून घ्यावे लागेल तरआकृती ४२ मध्ये स्विच S१ बऱ्याच काळापासून चालू केला आहे हा स्विच प्रत्यक्षात हा स्विच बऱ्याच काळापासून चालू केला आहे आणि नंतर t० वेळी तो स्विच S२ चालू केला आहे दुसरा स्विच येथे S २ आहे t 0 वर तो स्विच S २ बंद आहे vc 0 शोधावे लागेल vc 0 म्हणजे हे आहे हे म्हणजे vc 0 कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे तर vc0 दुसरे काही नसून vc 0 आहेकारण स्विचिंगच्या वेळी कॅपेसिटरवरील व्होल्टेज त्वरित बदलता येत नाही आणि vc out शोधावे लागेल याचा अर्थ असा की याचे अंतिम मूल्य काय असेल आणि ic ∞ हे काय आहे स्थिर स्थिती मूल्य काय आहे तसेच vc t साठी म्हणजेच कॅपेसिटरवरील व्होल्टेज vc t साठी अभिव्यक्ती मिळवा या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि हे २० Ω आहे आणि हा स्विच बराच काळ बंद होता तर हा स्विच S १ बराच काळ चालू होता आता हे पहा हा स्विच बराच काळ चालू होता म्हणून S २ चालू करण्यापूर्वी कॅपेसिटर पूर्णपणे प्रभारित आहे याचा अर्थ जर कॅपेसिटर पूर्णपणे प्रभारित असेल आणि हे खुले होते याचा अर्थ मला ही गोष्ट स्पष्ट करू द्या याचा अर्थ हे खुले होते आणि हा स्विच बराच काळ बंद होता याचा अर्थ कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करत आहे याचा अर्थ हे समजा vc 0आहे काय म्हणतात vc 0 आहे तर हे खुले आहे हे सुद्धा खुले आहे त्यामुळे यातून कोणतीही विद्युतधारा वाहत नाही तर मुळात vc 0 १० व्होल्ट असेल कारण हे कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे तर मी ते स्पष्ट करतो म्हणजे हे vc 0 vc 0 १० व्होल्ट आहे आता सर्वात वरची आकृती ही संच आकृती आहे स्विच S२ चालू आहे आता स्विच S स्विच S२ चालू आहे S१ चालू होता आता t बरोबर ० असताना स्विच S २ चालू आहे आता हा स्विच देखील चालू आहे तर t0 वेळी KVL आणि KCL लागू करा म्हणून जेव्हा स्विच चालू झाला असेल त्या वेळी स्विच चालू होताच त्यावेळी KCL आणि KVL लागू करा तर येथे जर या मेषमध्ये KVL लागू केले तर ते कसे दिसेल ते २०i१0 vc0 १०० म्हणजेच २०i१0 vc0१० असेल फक्त मला ही गोष्ट स्पष्ट करू द्या तर येथे आपण २०i१0 vc0 १०० लिहीत आहोतयाचा अर्थ २०i१0 vc0१० आहे मला म्हणायचे आहे की स्विच चालू होताच थोडेसे समजून घेणे आवश्यक आहे येथे KVL लागू करा तर ते २०i१0म्हणजे नुकतेच स्विचिंगच्या वेळी आहे स्विचिंग नंतर लगेच त्या वेळी कॅपेसिटरवरील हे व्होल्टेज vc0 १० बरोबर ० आहे तर आपणास v0माहित आहेमला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात vc0 हे १० व्होल्ट आहे म्हणून i१0 ० अँपिअर आहे येथे vc0 १० व्होल्ट आहे कारण स्विचिंगच्या वेळी दोन कॅपेसिटर मी पुन्हा पुन्हा सांगत आहे कि कॅपेसिटरवरील व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही तर त्या बाबतीत i१0 ० अँपिअर आहे आता i २ 0 कडे येऊ आता i २0 हे i २0 आहे आणि त्या वेळी कॅपेसिटरवरील व्होल्टेज vc 0 आहे तर हे २० Ω याला समांतर जोडले आहे म्हणून i २0 हे vc 0 भागिले २० असेल तर ic 0 vc 0 भागिले १० आहे तर vc 0 हे १० व्होल्ट आहे म्हणून १० भागिले २० म्हणजे ० ५ अँपिअर आहे तसेच जर या ठिकाणी येथे KCL लागू केला या नोडवर Node लागू करा नंतर i१0 ic 0 i२ 0आहे तर याचा अर्थ मी येथे लिहीत आहे कि नंतर i१0 ic 0 i २0 या बिंदूवर KCL लागू करा तर मला याकडे जाऊ द्या तर येथे i१0 ic 0 i२ 0आहे तर i१0 हे ० होते तर ic 0 i२ 0 हे ० ५ ० आहे तर ic 0 हे ० ५ अँपिअर आहे आणि τ c गुणिले RThevenin आहे तर हे ५ गुणिले १० to the power ६ c चे मूल्य दिले आहे आणि RThevenin म्हणजे हे आहे RThevenin आपणास शोधायचे आहे तरहे टर्मिनल आहे हे कॅपेसिटर साठीचे टर्मिनल आहे RThevenin शोधल्यावर व्होल्टेज स्रोत शॉर्ट केला आहे आपण हे पाहिले आहे आणि हे २० Ω आणि हे २० Ω समांतर आहेत तर हे २० असेल कारण या बिंदूवरती समजाहा बिंदू A आहे हा बिंदू B आहे आपण RThevenin शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर हे २० गुणिले २० भागिले २० २० हे RThevenin आहे जे शोधायचे आहे म्हणून १० Ω आहे तर कारण RThevenin कसे शोधायचे हे आपण यापूर्वी पाहिले आहे तर हे आपणास थेट मिळाले आहेआपण RThevenin २० गुणिले २०२०२० लिहीत आहोत तर मुळात ते १० Ω आहे त्याचा गुणाकार ५ गुणिले १० to the power ६ सोबत केला आहे म्हणून ते ५ गुणिले १० to the power ५ सेकंद असेल आणि t हे ∞ कडे झुकताना कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करते तर या गोष्टीसाठी स्विच चालू आहे तर या गोष्टीसाठी स्विच चालू आहे म्हणून कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करेल तर ic∞० आहे कारण जेव्हा स्विच हा फार काळासाठी चालू असेल कॅपेसिटर ओपन सर्किट असेल तर ic ∞ हे ० आहे आणि vc ∞ हे १० गुणिलें २० भागिले ४० ५ व्होल्ट असेल तर येथे आलो तर vc ∞ काय असेल म्हणून जर त्यामध्ये पाहिले तर कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करतो तर प्रश्न असा आहे की हे उघडे आहे हे उघडे आहे म्हणून हे ओपन सर्किट आहे तर हे शोधा कि यामधून वाहणारी विद्युतधारा किती आहे तर हे ओपन सर्किट आहेत्यामुळे यामधून वाहणारी विद्युतधारा काय आहे ती विद्युतधारा i ही १० भागिले २० Ω २० Ω आहे तर२०२० म्हणून ४० म्हणजे १ भागिले ४ अँपिअर आहे ही विद्युतधारा वाहत आहे आणि हे व्होल्टेज आणि हे १ भागिले ४ अँपिअर आहे म्हणून त्या वेळी काहीही नाही ती स्थिर स्थिती आहे म्हणजे ते ∞वरती आहे आणि नंतर ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे कॅपेसिटरवरील व्होल्टेज vc ∞आहे हे व्होल्टेज vc ∞आहे हे व्होल्टेज हे २० गुणिले हे १ भागिले ४ अँपिअर ५ व्होल्ट आहे कारण त्यावेळी कॅपेसिटर ओपन सर्किट आहे तर विद्युतधारा अशाप्रकारे वाहणे आवश्यक आहे आणि हे कॅपेसिटर जोडलेले आहे हे २०Ω रोधक कॅपेसिटरला समांतर जोडले आहे तर vc ∞ हे सहजपणे शोधता येऊ शकते ते २० गुणिले १ भागिले ४ म्हणून ५ व्होल्ट आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर याचा अर्थ vc 0 vc ∞ सर्व आपणास माहीत आहेत म्हणून ते ५ व्होल्ट आहे हे vc ∞ थेट मी येथे लिहिले आहे मला आशा आहे की हे समजले असेल म्हणून vc t vc ∞ vc 0 vc ∞ e to the power tτ सर्वसाधारण सूत्र आहे हे ५ व्होल्ट ने vc 0 हे १० ने vc ∞हे ५ ने बदला आणि e to the power t नंतर भागिले ५ गुणिले १० to the power ५ आहे म्हणजे हा वेळ स्थिरांक τ हे t हे ० पेक्षा जास्त असताना आहे तर याचा अर्थ vc t ५५ e to the power २ गुणिले १० to the power ४t आहे याचा अर्थ ते t हे ० पेक्षा मोठे असताना आहे आशा आहे हे समजले असेल थोडे समजणे आवश्यक आहे